तर इंजिनियरिंग मॅथेमॅटिक्स म्हणजे अभियांत्रिकी गणित 1 वरील व्याख्यानात आपले पुन्हा स्वागत आहे आणि हे व्याख्यान क्रमांक 22 आहे आणि आपण इंटीग्रल कॅल्क्युलसवर आपली चर्चा सुरू ठेवू विशेषतः टाइप 1 इंप्रॉपर इंटीग्रलसबद्दल आणि आज आपण टाइप 1 इंप्रॉपर इंटीग्रलसच्या कॉन्व्हर्जन्सबद्दल बोलत आहोत मागच्या व्याख्यानात आपण टाइप 1 इंटीग्रलचे इव्हॅल्यूएशन कसे करावे ते पाहिले आणि इव्हॅल्यूएशनच्या आधारे आपण इंटीग्रल कॉन्व्हर्ज होते की डायव्हर्ज हे निष्कर्ष काढू शकतो परंतु आज आपण ज्याबद्दल बोलत आहोत ती अशी काही टेस्ट म्हणजे टेस्ट आहे ज्याच्या आधारे आपण इंटीग्रलचे इव्हॅल्यूएशन केल्याशिवाय असा निष्कर्ष काढू शकतो की इंटीग्रल कॉन्व्हर्ज होते की डायव्हर्ज तर मागील व्याख्यानात आपण या टेस्टबाबत चर्चा केली आहे जे होते तर ही टेस्ट इंटीग्रल इतर इंप्रॉपर इंटीग्रल कंम्पॅरिझन करण्यासाठी आणि इंटीग्रलच्या कॉन्व्हर्जन्सबाबत निष्कर्ष काढण्यासाठी ही टेस्ट आहे तर पुन्हा हे इंटीग्रलचे कॉन्व्हर्जन्स p वर अवलंबून आहे तर p 1 च्या सर्व व्हॅल्यूसाठी हे इंटीग्रल कॉन्व्हर्ज होते आणि p≤1 साठी हे इंटीग्रल डायव्हर्ज होते तर आपल्याकडे हे पुन्हा लक्षात घेण्यासाठी आपण टाइप 1 इंटिग्रल्स बद्दल बोलत आहोत आपल्याकडे हा टाइप 1 इंटिग्रल आहे ज्यात हे a ते b या रेंजमधील कोणत्याही व्हॅल्यूसाठी बाउंडेड असते तसेच आणि किंवा असते तर दोघेही ते सारखीच आहेत म्हणजे टाइप 1 इंटिग्रल आहेत तर आपण अशा इंटीग्रल कॉन्व्हर्जन्सबाबत बोलत आहोत जिथे लिमिट इनफायनाईट असते तर ही एक अतिशय उपयुक्त टेस्ट आहे जी कमपॅरिझन टेस्ट 1 म्हणून ओळखली जाते तर येथे आपण समजू की आणि यांचे and that वर इंटीग्रेशन होऊ शकते तर • converges if converges • diverges if diverges तर येथे हे इंटीग्रल g हे f पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज घेत आहे त्या दृष्टीने g हे मोठे इंटीग्रल आहे यात या इंटीग्रलची या इंटीग्रलपेक्षा मोठी व्हॅल्यू असेल आपण ज्या रेंजबद्दल बोलत आहोत म्हणजे a to and a to या रेंजमध्ये हे इंटीग्रल नैसर्गिकरित्या अस्तित्वात असल्यास येथे असा रिझल्ट येईल जर हे इंटीग्रल कॉन्व्हर्ज झाले कारण ही मोठे व्हॅल्यू आहे कारण g हे इंटीग्रल x a दरम्यान कोणत्याही पॉईंटवर जास्त व्हॅल्यू घेते त्या बाबतीत नैसर्गिकरित्या हे इंटीग्रल देखील कॉन्व्हर्ज होते कारण जर ही व्हॅल्यू अस्तित्वात असेल तर आणि हे त्याहून लहान आहे म्हणजे ते नैसर्गिकरित्या देखील अस्तित्वात आहे आणि आपण त्यातून आणखी एक निष्कर्ष काढू शकतो की डायव्हर्ज केल्यास हे इंटीग्रल डायव्हर्ज होते तर जर हे लहान इंटीग्रल डायव्हर्ज झाले तर स्वाभाविकच आपण असा निष्कर्ष काढू शकतो की a to दरम्यान हे इंटीग्रल देखील डायव्हर्ज होऊ शकते कारण येथे हे इंटीग्रल x a दरम्यान कोणत्याही पॉईंटवर लहान व्हॅल्यू घेत आहे आणि जर हे इंटीग्रल अस्तित्त्वात नैसर्गिकरित्या लहान व्हॅल्यूजसह अस्तित्वात नसेल तर नैसर्गिकरित्या हे g देखील अस्तित्त्वात नसेल आणि ते डायव्हर्ज होईल तर येथे आपल्याकडे आणखी एक टेस्ट आहे जी लिमिट कमपॅरिझन टेस्ट किंवा कमपॅरिझन टेस्ट 2 म्हणून ओळखली जाते ही एक उपयुक्त टेस्ट आहे तर आपल्याकडे हे आणि आहेत ते पेक्षा जास्त च्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी इंटीग्रेट होऊ शकतात आणि आपल्याकडे हे देखील आहे की हा नॉन निगेटिव्ह व्हॅल्यू घेत आहे आणि सर्व a च्या सर्व व्हॅल्यूज् साठी पॉझिटिव्ह आहे आणि जेव्हा हे लिमिट x इन्फिनिटीकडे जाते आपण त्याबद्दल बोलत आहोत जर आपण हे घेतले तर आपल्याकडे दोन फंक्शन्स आहेत प्रत्यक्षात आपण पहात आहोत की जेव्हा दोन फंक्शन्सच्या या प्रमाणातील असताना जर ते फक्त ही नॉन झिरो नंबर असेल तर त्या प्रकरणात आपण येथून निष्कर्ष काढू शकतो की असताना या आणि चे वर्तन समान आहे कारण आपल्याला तिथे कॉन्स्टंट p मिळत आहे तर या इंटिग्रल्ससंदर्भात जिथे आपल्याकडे टाइप 1 इंटिग्रल आहे आणि हे टेबल म्हणजे सारणी येथे कॉन्व्हर्ज किंवा डायव्हर्ज होऊ शकते x → ∞ असताना आपल्याला ही प्रॉब्लेम असते आणि आपण काय पाहिले आहे की हे आणि हे एकसमान वागतात जेव्हा x हा इन्फिनिटीकडे जातो त्याप्रमाणेच ते आणि अशा परिस्थितीत आपण सहजपणे असा निष्कर्ष काढू शकतो की हे इंटीग्रल किंवा हे इंटीग्रल हे लिमिट k नॉन झिरो नंबर म्हणून प्राप्त झाल्यावर एकतर दोघे कॉन्व्हर्ज होतील किंवा डायव्हर्ज होतील तर आपण हे सर्व परिणाम सिद्ध करीत नाही परंतु अंतर्ज्ञानाने आपण त्यांचे घेतलेले हे सर्व परिणाम पाहू शकतो येथे उदाहरणार्थ पुन्हा येथे म्हटल्याप्रमाणे दोन्ही फंक्शन्सचे वर्तन सारखेच आहे आणि अशा वेळी आपण सहजपणे निष्कर्ष काढू शकतो की जर हे कॉन्व्हर्ज झाले तर दुसर्याचेही कॉन्व्हर्जन्स होईल आणि हे फार उपयुक्त ठरणार आहे कारण समजा हे इंटिग्रल दिले असल्यास समजा एक g हे इंटिग्रल तयार करू ज्याचे वर्तन ज्ञात आहे किंवा ते कॉन्व्हर्ज होते किंवा डायव्हर्ज हे ज्ञात आहे आणि या इंटिग्रलच्या वर्तनावर आधारित आपण सहजपणे इतर इंटिग्रलचे कॉन्व्हर्जन्सबाबतचे निष्कर्ष काढू शकतो पुढे उदाहरणार्थ हे हे झिरो असेल तर काय होईल याचा अर्थ असा आहे की हे या फंक्शनपेक्षा इन्फिनिटीमध्ये वेगवान कॉन्व्हर्ज होते तर केवळ g वर्चस्व गाजवेल आणि नंतर x → ∞ हे झिरो वर जाईल तर या बाबतीत येथे g एक डॉमिनेटिंग म्हणजे वर्चस्व असणारे फंक्शन आहे म्हणून आपल्याला हा 0 मिळेल आणि या बाबतीत जर हे g इंटीग्रल कॉन्व्हर्ज झाले तर आपल्याकडे हे फंक्शन आहे जे या पेक्षा म्हणून डॉमिनेटिंग आहे आणि जर हे कॉन्व्हर्ज झाले तर नैसर्गिकरित्या इतर इंटीग्रल देखील कॉन्व्हर्ज होतील म्हणजे ती पुन्हा एक सोपी गोष्ट आहे कारण ही लिमिट म्हणून 0 होईल तर जसे x → ∞ त्याप्रमाणे f पेक्षा g हे इंटीग्रल वेगाने वाढत आहे म्हणूनच हे इन्फिनिटी जवळ वेगाने जात आहे मग हा एक आणि म्हणून आपल्याला हे झिरो येथे मिळत आहे तर हे a आहे आणि हे कारण आहे की जर हे g कॉन्व्हर्ज झाले तर f देखील कॉन्व्हर्ज होईल आणि पुन्हा इतर मार्गाने जर हे इन्फिनिटी आहे जर हे लिमिट हे गाठत असेल तर हे गुणोत्तर अशा परिस्थितीत हे f डॉमिनेटिंग आहे आणि मग जर आपण असा निष्कर्ष काढू शकतो की g डायव्हर्ज होते असेल तर जर आपल्याकडे असा परिणाम आहे की हे g डायव्हर्ज होते तर आपण इंटीग्रल बद्दल काही सांगू शकतो की ते सुद्धा डायव्हर्ज करेल आणि यामुळेच आपल्याला तेथे इन्फिनिटी येत आहे तर अशावेळी हे इंटीग्रल देखील डायव्हर्ज होईल जर k ∞ आणि डायव्हर्ज झाले तर डायव्हर्ज होईल तर ही सोपी कंम्पॅरिझन टेस्ट आहे ज्यावर आपण चर्चा केली आहे आणि आता आपण काही सॅम्पल प्रॉब्लेम्स म्हणजे नमुना प्रश्न पाहू तर उदाहरणार्थ आपण आता या इंटीग्रल च्या कॉन्व्हर्जन्स टेस्ट घेऊ तर आपल्याला येथे प्रत्यक्षात आणखी एक फंक्शन शोधायचे आहे जे आपण संबंधित करू शकतो किंवा ज्याची कंम्पॅरिझन x इन्फिनिटीच्या नजिक जाईल याप्रमाणेच आहे पुन्हा आपल्याला इन्फिनिटी येथे प्रॉब्लेम आहे ज्यामुळे आपण या इंप्रॉपर इंटीग्रलबद्दल बोलत आहोत तर आपण हे पाहू की हे फंक्शन कसे काम करते जेव्हा x हा इन्फिनिटीकडे जातो मूलतः आपण येथे काय करतो ते म्हणजे आपण x घेतो आणि येथे देखील x ला कॉमन घेऊ तर मग आपल्याकडे तर ही टर्म म्हणजे संज्ञा x जसा इन्फिनिटीच्या नजिक जाईल त्याप्रमाणेच 1 वर जाईल म्हणून आपण कोणतीही अडचण निर्माण करणार नाही आणि आपल्याकडे येथे आहे तर तर हे फंक्शन x जसा इन्फिनिटीच्या नजिक जाईल त्याप्रमाणेच प्रमाणे बदलत आहे आणि ते आपल्याला कंम्पॅरिझनसाठी फंक्शन्स सेट करण्यास मदत करते लक्षात ठेवा की Let and As converges converges तर येथे मुख्य मुद्दा असा आहे की x इन्फिनिटीकडे जाताना या इंटीग्रण्डचे वर्तन शोधायचे आहे हे सोपे फंक्शन 1 ओव्हर x पॉवर p टाईप फंक्शनच्या दृष्टीने कसे वर्तन करते आणि मग आपण सहजपणे ही लिमिट मिळवू शकतो या प्रकरणात ही नॉन झिरो आहे म्हणून 1 आणि मग आपण असा निष्कर्ष काढू शकतो की ही कॉन्व्हर्ज होते तर हे देखील कॉन्व्हर्ज होईल बरं तर पुढील प्रॉब्लेम आपण या इंटीग्रल च्या कॉन्व्हर्जन्स टेस्ट घेऊ तर या प्रकरणात देखील आपण पूर्वीप्रमाणेच संपर्क साधू शकता तर आपल्याकडे हे आहे आणि नंतर या फंक्शनचे वर्तन आपण येथे तपासू तर आपल्याकडे अंशात आहे आणि येथे जर आपण घेतला तर आणि तेथे वर्गमूळ असेल तर 1 प्लस 1 ओव्हर x पॉवर 5 आणि नंतर येथे असेल तर ही संज्ञा प्रमाणे कोणतीही प्रॉब्लेम निर्माण करणार नाही कारण ही येथे फक्त एक असेल तर या दोन टर्मद्वारे वर्तन प्रभावित होईल तर आपल्याकडे येथे 1 ओव्हर आहे x पावर 5 बाय 2 आणि नंतर मायनस 2 आणि ही टर्म स्क्वेअर रूट जो म्हणून कोणतीही प्रॉब्लेम निर्माण करीत नाही आणि हे येथे आहे तर हे 1 ओव्हर x पॉवर 1 सारखे वर्तन करीत आहे ते म्हणजे 4 बाय 2 वजा 4 म्हणजे 2 म्हणून 1 बाय 2 तर हे हे सारखे वर्तन करीत आहे आता ह्या आधारे आपण फंक्शन निवडू शकतो तर g फंक्शन निवडू शकतो तर आणि आता या प्रकरणात आपण हा घेऊ तर ही लिमिट 1 म्हणून येईल तर पुन्हा या दोन्ही फंक्शन्सचे रेशो म्हणून आपल्याला नॉन झिरो लिमिट मिळत आहे तर दोन्ही इंटीग्रल एकसारखीच वागतील तर या प्रकरणात आम्हाला हे माहित आहे की हे इंटीग्रल आहे जे हे तर येथे x पॉवर अर्धी आहे जी 1 पेक्षा कमी आहे तर हे मूलत हे इंटीग्रल डायव्हर्ज करते कारण हे एक टेस्ट इंटीग्रल होते आणि जेव्हा या x ची पॉवर 1 पेक्षा कमी असेल तेव्हा आमच्याकडे डायव्हर्जन्स मिळेल तर हे इंटीग्रल डायव्हर्ज होते आणि दोन्ही इंटीग्रल समान वागतात तर प्रॉब्लेममध्ये दिले गेलेले इंटीग्रल कंम्पॅरिझन टेस्टद्वारे देखील डायव्हर्ज होईल यामुळे हे देखील डायव्हर्ज होईल या कंम्पॅरिझन टेस्ट चा उपयोग करून पुन्हा या इंटीग्रलचे डायव्हर्जन्स सिद्ध केले तर हा आणखी एक प्रॉब्लेम आहे जिथे आपण हे दर्शवू की हे इंटीग्रल कॉन्व्हर्ज होते तर या प्रकरणात आपण हे इंटीग्रल असे वेगळे करू तर ही युक्ती आपण बर्याचदा हा भाग येथे 0 ते 1 काढण्यासाठी वापरत असतो कारण हा प्रॉपर इंटीग्रल आहे तर हे आतासारखे त्रास देत नाही म्हणूनच हे प्रॉपर इंटीग्रल आहे म्हणजे आपल्याकडे या इंटीग्रलची फायनाईट व्हॅल्यू आहे आता आपण येथे फक्त या इंटीग्रल वर चर्चा करू तर जर ते एक कॉन्व्हर्जन्ट इंटीग्रल असेल तर सर्व काही कॉन्व्हर्ज होईल जर ते नैसर्गिकरित्या डायव्हर्ज झाले तर दिले गेलेले इंटीग्रल डायव्हर्ज होईल आता येथे आपण काय कंम्पॅरिझन टेस्ट देत आहोत आता ही एक्सपाण्ड केली तर आपल्याकडे आहे हा विस्तार आहे आणि हे टर्मपेक्षा नेहमीच मोठे असेल तर आपल्याकडे या सर्व पॉझिटिव्ह टर्म्स आहेत जेथे x पॉझिटिव्ह आहे तर सर्व x 0 किंवा x 0 साठी ही टर्म या टर्मपेक्षा मोठी असेल कारण टर्म येथे आधीच सेट झाली आहे खरं तर x 0 देखील म्हणून सर्व साठी हे आता खरे आहे तर हे यापेक्षा मोठे असेल कारण येथे आपण घेतलेली हीच टर्म आहे आणि इतर सर्व पॉझिटिव्ह टर्म्स आहेत तर कोणत्याही परिस्थितीत ही समानता सर्व x साठी राहील आणि आता आपण येथे काय करू तर याचा परिणाम आपल्याकडे आता आहे की तर आपण ते उलट करू शकतो म्हणून आपल्याकडे आहे तर आता आपण x 0 येथे घेणार नाही कारण प्रॉब्लेममध्ये x 1 आहे तर हे x 1 साठी नैसर्गिकरित्या खरे आहे तर आपल्याकडे हा परिणाम आहे की टर्म आणि आपल्याला टेस्ट इंटीग्रल देखील माहित आहे की हे टेस्ट इंटीग्रल होते जे हे कॉन्व्हर्ज करते तर हे कन्व्हर्ज होते आणि नंतर या कंम्पॅरिझन टेस्टद्वारे कारण येथेहे फंक्शन नंतर मोठे व्हॅल्यू घेत आहे आणि हे इंटीग्रल जे डॉमिनेटिंग इंटीग्रल आहे हे कॉन्व्हर्ज होते तर स्वाभाविकच हे देखील असे करेल म्हणजे हे इंटीग्रल देखील कॉन्व्हर्ज होते आणि आता हे इंटीग्रल कॉन्व्हर्ज होते आणि हे प्रॉपर इंटीग्रल आहे जे कन्व्हर्ज होते आहे तर येथे दिलेला इंटीग्रल हे कन्व्हर्ज होईल म्हणजे जे आपल्याला दर्शवायचे आहे ते हे कन्व्हर्ज होते आहे तर अशा प्रकारे हाताळणे हे सोपे होते की आपण ही दोन इंटीग्रल विचारात घेतली आहेत कारण जर x 1 असेल तर हे 0 च्या बरोबरीचे नाही आपण फक्त येथे येथे डायवर्ट करू शकतो कारण पहिले प्रॉपर इंटीग्रल होते आणि आता आपल्याकडे तरीही 1 पेक्षा अधिक x आहे तर हे कॉन्व्हर्जन्स आणि नंतर दोन्ही कॉन्व्हर्जन्स आणि मूळ दिले गेलेले इंटीग्रल कॉन्व्हर्ज करते तर आता आपण आणखी एक उदाहरण घेऊ तर जेणेकरून हे इंटीग्रल कॉन्व्हर्ज होते तर या प्रकरणात आपण हेदेखील हाताळू कारण x 0 येथे आपल्याला हा प्रॉब्लेम x बाबत आहे तर आपण हे पुन्हा वेगळे करू आणि हे येथे पहिले इंटीग्रल हे प्रॉपर इंटीग्रल आहे आपण मागील व्याख्यानात आधीच चर्चा केली आहे कारण म्हणून लिमिट फायनाईट आहे म्हणून हा एक प्रॉपर इंटीग्रल आहे जिथे तो केवळ म्हणून प्रॉब्लेम असलेला बिंदू होता परंतु हे लिमिट फायनाईट आहे आणि त्या बाबतीत असतानाही आम्हाला इंटिग्रण्डमध्ये कोणतीही अडचण नाही म्हणूनच हे प्रॉपर इंटीग्रल आहे दुसरे आता आपण चर्चा करूया की हे देखील कॉन्व्हर्जन्स आहे आणि कारण स्पष्ट आहे कारण येथे दिलेला इंटिग्रण्ड आणि आम्हाला माहित आहे की हे देखील कॉन्व्हर्ज होते तर येथे हे एक डॉमिनेटिंग इंटीग्रल आहे कारण हे यापेक्षा मोठ्या व्हॅल्यू घेत आहे आणि हे इंटीग्रल कॉन्व्हर्ज होते म्हणून कंम्पॅरिझन टेस्टद्वारे आम्हाला माहित आहे की हेदेखील कॉन्व्हर्ज होईल तर हे टेस्ट इंटीग्रल आधारित देखील कॉन्व्हर्ज होईल जे होते हे कॉन्व्हर्ज करते तर येथे हे डॉमिनेटिंग इंटीग्रल होते तर स्वाभाविकच हे देखील कॉन्व्हर्ज होईल तर आता आपण आणखी एक उदाहरण घेऊ येथे आपण हे दर्शवू की हे डायव्हर्ज होते तर आता हे इंटीग्रल डायव्हर्ज होत असल्याचे आपण येथे दर्शवू आता ही f इंटिग्रेन्ड टर्म घेऊ तर आपण हे f आहे असे समजू तर हे आहे तर हा x आपण डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे छेद स्थानी आणू शकतो तर आपल्याकडे येथे tan 1 आणि x आहे आणि हा देखील आपण यातून बाहेर घेऊ कारण आपल्याला येथे x चे काय होते हे पहायचे आहे तर अशावेळी आपण हा बाहेर घेतो हा आणि हा x आहे आणि मग आपल्याकडे येथे पुन्हा आहे तर हे 13 आहे म्हणून x इन्फिनिटीकडे जाताना हे 1 असेल आणि येथे असेल तर हे म्हणजे ही एक कॉन्स्टंट टर्म असेल तर मुख्यतः याचे वर्तन आपल्याला या टर्मद्वारे दिसू शकते म्हणून हे किंवा हे असेल कारण आहे तर हे फंक्शन येथे असताना इंटिग्रन्ड म्हणून वर्तन करतो आणि आता हे फंक्शन g आपल्याला मिळाले जर आपण हे फंक्शन म्हणून घेतले तर आपण लिमिट एकत्र करू शकतो तर या फंक्शनची म्हणून लिमिट म्हणजे होते तर मी न्यूमरेटर मध्ये घेऊ शकतो तर मग आपल्याकडे येथे काय आहे तर ही लिमिट x → ∞ आहे आणि तिथे आपल्याकडे आहे तर x → ∞ आहे म्हणून ही होईल आणि ही 1 वर जाईल म्हणून आपल्याला ही लिमिट मिळाली तर आता ही लिमिट समान असल्याने ही लिमिट नॉन झिरो नंबर आहे तर आता असा निष्कर्ष काढला आहे की दोन्ही इंटीग्रल f व इंटीग्रल g हे समान वागतील तर या प्रकरणात आम्हाला हे माहित आहे की हे इंटीग्रल येथे 0 ते पर्यंत आहे तर येथे म्हणजे पॉवर ही 1 पेक्षा कमी आहे तर हे इंटीग्रल डायव्हर्ज होईल आणि म्हणून इंटीग्रल f देखील डायव्हर्ज होईल जे येथे प्रॉब्लेममध्ये दिले आहे तर हे इंटीग्रल डायव्हर्ज होते कारण आपण याची कंम्पॅरिझन या इंटीग्रलशी केली आहे आणि त्या दोघांचेही वर्तन सारखेच आहे कारण आहे तर हे आता आपल्याकडे आहे तर आपण दोन कंम्पॅरिझन टेस्ट पाहिल्या आहेत टेस्ट नंबर 1 म्हणजे जेव्हा आपल्याकडे फंक्शनमध्ये हे संबंध होते आणि अशा परिस्थितीत जर आपल्याला हे माहित आहे की हा g कॉन्व्हर्ज होतो तर हे कॉन्व्हर्ज झाले तर दुसरा एक देखील कॉन्व्हर्ज होईल आणि जर ते डायव्हर्ज झाले तर दुसरे इंटीग्रल देखील डायव्हर्ज होईल तर कंम्पॅरिझन टेस्ट 2 मध्ये पुन्हा आपल्याकडे हे संबंध आहेत तर हे देखील तितकेच समान असू शकते कारण ते x → ∞ असताना कमीतकमी हे झिरो नसावे तर ही व्हॅल्यू k असल्यास आणि असल्यास ते दोघे एकसारखेच वागतील आणि जर असल्यास याचा अर्थ असा की हे खूप वेगाने वाढत आहे अशावेळी हे कॉन्व्हर्ज झाल्यास दुसरे इंटीग्रल देखील कॉन्व्हर्ज होईल आणि जर k → ∞ झाला तर याचा परिणाम देखील होतो आणि यामुळे g डायव्हर्ज होते जे आता लहान आहे आता f डॉमिनेटिंग होतो तर त्या प्रकरणात लहान जर नैसर्गिकरित्या डायव्हर्ज झाले तर मोठा देखील डायव्हर्ज होईल तर या व्याख्यानाचा निष्कर्ष होता या कंम्पॅरिझन टेस्ट 1 आणि कंम्पॅरिझन टेस्ट 2 काय आहेत म्हणूनच हे संदर्भ आपण ही व्याख्याने तयार करण्यासाठी वापरत आहोत मी आपला आभारी आहे